अनेक समस्यांसाठी आपल्याला उपाय शोधण्यासाठी अनेक सेट ऑफ पासबिलिटी शोधावा लागतो आपण थेट पोहोचू शकू असे कोणतेही स्पष्ट समाधान नाही त्यामुळे पद्धतशीरपणे त्याचा शोध घ्यावा लागेल आपण एका वेळी एक कॅंडिडेट सोल्युशन्स तयार करतो आता असे होऊ शकते की आपण जो उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत ते कार्य करत नाही म्हणून आपण एक डेड एंड टाकतो आणि नंतर आपण शेवटची पायरी पूर्ववत करतो आणि पुढील पर्याय वापरून पाहतो उदाहरणार्थ जर तुम्ही सुडोकू सोडवत असाल तर कल्पना करा तर तुमच्याकडे एक ग्रिड आहे आणि मग तुम्ही गोष्टी भरण्यास सुरुवात करता आणि काही मुद्दे तुम्हाला समजतात की तुम्ही येथे काहीही ठेवू शकत नाही मग तुम्ही परत जा आणि तुम्ही आधी केलेलं काहीतरी बदलावं लागेल म्हणून आपल्याला मागे जावे लागेल समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत पुढे जावे लागेल आणि कधीतरी जेव्हा आपल्याला कळते की आपण अडकलो आहोत आपण पुन्हा समस्या सोडवू शकत नाही आपल्याला परत जावे लागेल आणि आपण आधी केलेले काहीतरी बदलले पाहिजे आणि काहीतरी वेगळे करून पहावे लागेल या प्रकारच्या क्लासिक समस्यांपैकी एक म्हणजे एट क्वीन्स प्रॉब्लेम बुद्धिबळाच्या पटलावर 8 राण्या ठेवण्याची समस्या आहे जेणेकरून त्यापैकी कोणीही एकमेकांवर हल्ला करू नये आता जर तुम्ही कधी बुद्धिबळ खेळला असेल तर तुम्हाला माहित असेल की राणी ही एक अतिशय खास आहे ती एका ओळीत column कॉलममध्ये किंवा diagonal च्या बाजूने कितीही चौरस हलवू शकते उदाहरणार्थ जर आपण राणीला येथे तिसऱ्या row मध्ये आणि दुसऱ्या column मध्ये नंतर ती तिसऱ्या row मध्ये डावीकडे किंवा उजवीकडे तिसऱ्या column च्या खाली कुठेही वरच्या दिशेने जाऊ शकतो आणि दोन diagonal सह ज्यावर चौरस तीन स्वल्पविराम आहेत ते या columnच्या बाजूने फिरू शकत असल्याने ते या row च्या बाजूने असलेला कोणताही जागा कॅप्चर करू शकते राणीने या सर्व चौरसवर हल्ला केल्याचे सांगितले जाते राणी ज्या चौरसात जाऊ शकते त्या चौकोनावर राणीने हल्ला केला असे म्हणतात तर आपले ध्येय राणी ठेवणे आहे जेणेकरून ते एकमेकांवर हल्ला करू शकणार नाहीत म्हणून जर आपल्याकडे येथे राणी असेल तर आपण दुसऱ्या राणीला कोणत्याही लाल चौकात ठेवू शकत नाही आपल्याला ती दुसरीकडे ठेवावी लागेल उदाहरणार्थ आपण नवीन राणी लावू शकतो उदाहरणार्थ येथे म्हणा की हे ठीक आहे किंवा येथे आणि मग जर मी इथे एक राणी लावली तर ती अधिक तुकड्यांवर हल्ला करेल ती त्यांच्यावर हल्ला करेल चौरस आणि तुम्ही आणखी काही पर्याय नाकारता त्यामुळे मी तिथे राणी ठेवू शकणार नाही वगैरे तर आपल्याला 8 राण्या ठेवता येतात का ते पहायचे आहे आता आपण 8 पेक्षा जास्त राण्या ठेवू शकत नाही कारण जर तुम्ही 9 राण्या ठेवल्या तर फक्त 8 rows आहेत 2 समान rows किंवा समान column आणि समान column असतील त्यांना एकमेकांवर हल्ले करावे लागतील तर 8 ही स्पष्टपणे मर्यादा आहे प्रश्न असा आहे की आपण खरंच 8 घालू शकतो का तरआपण हा प्रश्न सामान्यीकृत करू शकतो आणि 8 विचारू शकत नाही परंतु N साठी बघू शकतो समजा माझ्याकडे एक बुद्धिबळ बोर्ड आहे ज्यामध्ये N rows आणि N columns आहेत मी अशा बुद्धिबळावर N राणी ठेवू शकतो का आता N च्या बरोबरीने प्रश्न क्षुल्लक आहे कारण तुम्हाला फक्त 1 राणी 1 चौरसावर ठेवावी लागेल आता हे पाहणे सोपे आहे की N बरोबर 2 हे अशक्य आहे कारण जर माझ्याकडे 2 चौरस असतील आणि कुठेही मी येथे राणी लावली की ती उर्वरित सर्व चौरसांवर हल्ला करेल मी राणी कोठे ठेवली हे महत्त्वाचे नाही इतर प्रत्येक चौरस त्या राणीच्या rows column किंवा diagonal वर असेल आणि त्यामुळे दुसरी राणी ठेवण्याची शक्यता नाही हे तीन देखील अशक्य आहे असे कळते समजा आपण वरच्या डाव्या कोपर्यात एक राणी ठेवून सुरुवात केली तर आपल्याला दिसेल की ते पहिला column पहिली row आणि मुख्य diagonal अवरोधित करते यामुळे दुसऱ्या राणीसाठी दोन स्लॉट मोकळे राहतात परंतु आपण जिथे ठेवतो त्या दोघांपैकी जे ठेवतो ते दुसर्याला ब्लॉक करेल एकदा आपण या स्लॉटपैकी एका स्लॉटमध्ये राणी ठेवली की दुसरी समान diagonal वर असते आणि तिसर्या राणीसाठी कोणताही रिकामा स्लॉट नाही तर केवळ संपूर्ण विश्लेषणाद्वारे आपण हे दर्शवू शकतो की n बरोबर तीन प्रत्यक्षात अशक्य आहे समजा N साठी 4 म्हणजेच 4 बाय 4 बोर्डसाठी हे शक्य आहे आपण कोपऱ्यापासून सुरुवात करू नये परंतु कोपऱ्यांपैकी एक समजा आपण ते दुसऱ्या columnमध्ये ठेवले तर आपल्याला ब्लॉक स्क्वेअरचा हा नमुना मिळेल मग आपण दुसऱ्या row मध्ये उजवीकडे शेवटी एक रिकामा स्लॉट शोधू शकतो म्हणून आपण तिथे एक राणी ठेवतो ती शेवटच्या columnमध्ये आणि त्या diagonalमध्ये आणखी काही चौकोन अवरोधित करते परंतु तरीही तिसऱ्या row मध्ये एक स्लॉट सोडला जातो दुर्दैवाने तिसरी राणी चौथ्या row मधील शेवटचे दोन स्लॉट ब्लॉक करत नाही आणि आपल्याकडे अशा प्रकारचा प्रमाणबद्ध नमुना आहे जिथे सर्व काही एक कोपरा आहे ज्यामध्ये कोणतीही राणी एकमेकांवर हल्ला करत नाही आता असे दिसून आले आहे की एकदा का आपण N बरोबर 4 ओलांडले तर N बरोबर 5678 साठी तुम्ही नक्कीच एखादा उपाय शोधू शकता असा उपाय शोधणे आपले कार्य आहे तर आपण N साठी 4 किंवा त्यापेक्षा मोठे असलेल्यांसाठी उपाय कसा शोधायचा म्हणून तुम्ही पाहिल्याप्रमाणे तुम्हाला माहित असलेली पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक row मध्ये आणि प्रत्येक columnमध्ये नक्की एक राणी असू शकते कारण राणी ज्या column आणि row वर उपस्थित असते त्यावर हल्ला करते जर आपल्याकडे एकाच row मध्ये किंवा समान columnमध्ये दोन राण्या असतील तर त्या अपरिहार्यपणे एकमेकांवर हल्ला करतील 8 हा चेसबोर्डचा शास्त्रीय आकार असल्याने आपण 8 queens चे उदाहरण पाहू म्हणून आपल्याला राण्यांना आता row by row ठेवायचे आहे आपल्याला माहित आहे की प्रत्येक row मध्ये एक राणी आहे आपण प्रथम पहिल्या row मध्ये एक राणी ठेवूया नंतर त्या आधारावर दुसऱ्या row मध्ये एक राणी लावा आणि त्याचप्रमाणे जसे आपण मागील स्लाइड मध्ये पाहिलेल्या 4 बाय 4 प्रकरणासाठी केले म्हणून प्रत्येक row मध्ये आपण राणीला पहिल्या उपलब्ध column मध्ये ठेवू ज्या राण्या मी आधीच ठेवल्या आहेत त्या उपलब्ध करूनअर्थ असा आहे की ज्यावर आतापर्यंत हल्ला झाला नाही तर आपण 8 बाय 8 बोर्डाने सुरुवात करतो आणि पहिल्या row मध्ये आता सर्वकाही उपलब्ध आहे विश्लेषणाद्वारे आपण पहिल्या उपलब्ध column मध्ये एक राणी ठेवणार आहोत म्हणजे जेव्हा आपण हे केले की वरच्या डाव्या ते पहिल्या row आणि column आणि मुख्य diagonal ब्लॉक करते त्यामुळे सर्व शेडेड स्क्वेअरस्वर आता हल्ला झाला आहे आपण दुसऱ्या row कडे जातो आणि आपण पहिल्या उपलब्ध कॉलम मध्ये राणी ठेवण्याचा प्रयत्न करतो हा तिसरा आहे आणि या बदल्यात row column आणि diagonal चौकोनांच्या दुसऱ्या संचावर हल्ला होईल आता आपण तिसऱ्या row मध्ये जाऊ आणि 5व्या columnमध्ये आपण राणी ठेवू शकतो आणि हा पुन्हा काही चौरसवर हल्ला करतो म्हणून आपण सूचित करण्यासाठी काही रंग दर्शवले आहेत कारण प्रत्येक नवीन राणीने कोणत्या चौकोनावर हल्ला केला आहे त्यापैकी काहींवर अनेक राण्यांनी आक्रमण केले आहे उदाहरणार्थ पिवळी राणी diagonal वर निळ्या चौकोनावर हल्ला करते ज्यावर पहिल्या राणीने आधीच हल्ला केला होता तर आपण ते आत्तासाठी निळ्या रंगाने सुचित करू आणि तसेच ठेवून अशा प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो म्हणून आपण चौथ्या राणीला चौथ्या row मध्ये ठेवले आणि मग ही एक चूक आहे या राणीने आधीच हल्ला केला आणि मग आपण 5 वी राणी आणि नंतर 6 वी आणि नंतर 7 वी ठेवू आणि आता आपल्याला असे आढळले की सर्व 8 व्या row मधील चौरस प्रत्यक्षात अवरोधित केले आहेत 8 वी राणी घालण्यासाठी हा उपाय वाढवण्याचा कोणताही मार्ग नाही म्हणून आपल्याला याबद्दल काहीतरी करावे लागेलआपण 8 व्या row मध्ये राणी ठेवू शकत नाही आपल्याला 8व्या row मध्ये राणीबरोबर जागा ठेवता येत नसल्यामुळे आपल्याला मागे जावे लागेल आणि आपण पूर्वी केलेले काहीतरी बदलले पाहिजे आपण शेवटची गोष्ट म्हणजे 7 वी राणी बरोबर ठेवली तर आपण ते करतो आणि दुर्दैवाने 7 व्या राणीसाठी आपल्याकडे एकच पर्याय होता म्हणून आपल्याकडे 7 व्या राणीसाठी दुसरा पर्याय नाही जरी 7 व्या राणीला तोडगा काढता आला नसला तरी 7 व्या राणीची निवड ही प्रत्यक्षात समस्या निर्माण करणारी नव्हती परंतु ती पूर्वीची गोष्ट होती मग आपण परत जाऊ आणि 6 व्या राणीला हलवण्याचा प्रयत्न करू तर पुन्हा एकदा जर तुम्ही 6 वी राणी काढली तर हे काही चौकोन अनब्लॉक करेल परंतु त्याच वेळी 6 व्या राणीला 6 व्या राणीवर ठेवण्यासाठी दुसरी जागा नव्हती तर पुन्हा ही एक अनोखी निवड होती जी आपण केली होती आता जर आपण पाचव्या राणीकडे परत गेलो तर आपल्याला 5वी राणी ठेवण्याचा मार्ग सापडतो वेगळ्या ठिकाणी म्हणजे ते या स्लॉटवर हलवा त्यामुळे आम्ही या 5व्या राणीला एका स्लॉटमध्ये उजवीकडे हलवू शकतो आणि पुन्हा प्रयत्न करू शकतो तर 8व्या चौकोनातून परत गेल्यावर आणि त्यामुळे 8वी row जी पूर्णपणे ब्लॉक आहे 7व्या रांगेत जिला फक्त एकच पर्याय होता 6व्या रांगेत जिला एकच पर्याय होता आपण 5व्या रांगेत परत आलो आणि आता आपण प्रयत्न करतो 5 व्या row साठी पुढील निवड जर आपण 5 व्या row साठी पुढील निवड करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला चौरसांचा हा नमुना मिळतो आणि आता आपण उदाहरणादाखल पाहू की आपण 6 वी गोष्ट ठेवू शकत नाही तर 5 व्या row साठी दोन्ही पर्याय खरोखरच वाईट आहेत त्यामुळे तुम्हाला आता परत जावे लागेल आणि चौथ्या row साठी वेगळी निवड करून पाहावी लागेल बॅकट्रॅकिंग एवढेच आहे जर आपण मागील हालचाली पूर्ववत करू शकत नाही आणि पुन्हा प्रयत्न करू शकत नाही तर पुढील टप्प्यापर्यंत समाधान वाढवण्याचा प्रयत्न करत राहतो आणि अशा प्रकारे आपण सर्व संभाव्य उपाय शोधतो परंतु आपण ते एका प्रकारे पद्धतशीर मार्गाने करतो आपण मागे जात नाही आणि यादृच्छिकपणे आपण केलेल्या काही निवडींमध्ये फेरबदल करतो आणि तंतोतंत एक पाऊल मागे जातो आणि मागील स्टेप्स पूर्ववत करतो म्हणून प्रत्येक पायरीवर आपल्याकडे अनेक पर्याय आहेत जे आपण पद्धतशीरपणे पार करतो प्रत्येक निवडीसाठी आपण समाधान वाढवण्याचा प्रयत्न करतो जर उपाय वाढवला नाही तर आपण परत येतो पुढील निवड करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण या स्तरावर सर्व पर्याय संपवतो आपण मागील स्तरावर परत कळवतो की आम्ही अयशस्वी झालो आहोत मग ते त्यांच्या पुढील निवडीचा प्रयत्न करतील आणि असेच बॅकट्रॅकिंगची गुरुकिल्ली म्हणजे एका वेळी पुढे आणि मागे एका पातळीवर जाऊन सर्व शक्यतांचा व्यवस्थित शोध घेणे तर आपण या प्रकारचा दृष्टिकोन प्रत्यक्षात कसा एन्कोड करू विशेषतः 8 क्वींस प्रॉब्लेमसाठी म्हणून पहिला प्रश्न बोर्डचे प्रतिनिधित्व कसे करावे हा आहे कारण बोर्ड चालवताना बदलत राहतो आणि त्यांना पूर्ववत करतो N क्वीन सोल्यूशनसाठी सर्वात स्पष्ट मार्ग म्हणजे बोर्डला अक्षरशः N बाय N ग्रिड म्हणून प्रस्तुत करणे आणि पायथोन संख्या लिस्टची स्थिती 0 पासून पुढे N ग्रिड आहे आणि आपण column ची संख्या 1 ते N नाही परंतु 0 ते N वजा 1 आहे म्हणून row 0 ते N वजा 1 आणि column 0 ते N वजा 1 असतील चौरस i स्वल्पविराम j वर राणी आहे की नाही हे दर्शविण्यासाठी आपण आता 1 किंवा 0 किंवा खरे किंवा चुकीची व्हॅल्यू ठेवू शकतो i row आहे j column आहे तर आपल्याकडे टू डायमेन्शनल लिस्ट आहे बोर्ड किंवा लिस्टची लिस्ट असू शकते ज्यात N वजा 1 बाय N वजा 1 0 ते N वजा 1 आणि 0 ते N वजा 1 वैध निर्देशांक म्हणून आहेत आणि आम्ही म्हणतो की बोर्ड ij 1 आहे ते राणी i स्वल्पविराम j वर असल्याचे सूचित करा आणि म्हणूनजर ती 0 असेल तर ती दर्शवते की तेथे कोणतीही राणी नाही प्रत्येक चौरसासाठी दोन संभाव्य व्हॅल्यूज आहेत अर्थातआपल्याला हे देखील माहित आहे की प्रत्येक row मध्ये फक्त एक राणी आहे ही विशिष्ट गोष्ट जरी त्यात N वजा N ते N N स्क्वेअर नोंदी आहेत परंतु कोणत्याही वेळी प्रत्यक्षात फक्त N असतील तर 0 ते N वजा 1 या नोंदी असलेली एकच लिस्ट आपण थोडीशी ऑप्टिमाइझ करू शकतो जिथे आपण म्हणतो की ith एंट्री ith row सोबत संबंधित आहे आणि आपण क्रमांक रेकॉर्ड करतो तर जर i चा बोर्ड j च्या बरोबरीचा असेल तर याचा अर्थ असा की row i मध्ये राणी column j वर आहे राणी i स्वल्पविराम j स्थानावर आहे तर अशा डेटा स्ट्रक्चरसह आपली रणनीती कशी कार्य करते याची रूपरेषा आहे तर आपल्याला काय करायचे आहे ते म्हणजे प्रत्येक राणीला एका वेळी एक ठेवायचे तरआपण फक्त एक फंक्शन लिहित आहोत जे बोर्डची सद्यस्थिती लक्षात घेऊन row i मध्ये राणी ठेवण्याचा प्रयत्न करते तर आपण बोर्डची सध्याची स्थिती एक आर्ग्युमेंट म्हणून पास करतो आणि आपण ती row क्रमांक i पास करतो जी आपण करणार आहोत तर आ सुरुवातीला एका रिकाम्या बोर्डने आणि row 0 ने सुरुवात करू आता आपण प्रत्येक column मधून धावतो आणि row column ची स्थिती जे स्क्वेअर i कॉमा c उपलब्ध आहे का ते तपासा जर ते उपलब्ध असेल तर आपण तेथे एक राणी ठेवली आणि अर्थात बोर्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे परंतु बोर्ड अपडेट करणे म्हणजे बोर्ड सेट करणे म्हणजे i बरोबर c आहे जर आपल्यालाकडे वन डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन असेल आता जर आपण प्रत्यक्षात शेवटची राणी लावली असेल जर मी N वजा 1 होतो तर ही शेवटची राणी आहे तर जर ते 8 क्वींसचे प्रॉब्लेम असेल तर जेव्हा आपण 0 पासून सुरू होणारी राणी क्रमांक 7 ठेवतो तेव्हा आपण पूर्ण केले तर आपण true परत करू शकतो तथापि जर ही शेवटची राणी नसेल तर आपल्याला पुढे चालू ठेवावे लागेल तर आता नवीन बॉर्डसह आणखी एक राणी ठेवायची आहे म्हणून आपण या फंक्शनला पुनरावृत्तीने row वाढवून i प्लस वन ला अपडेट केलेल्या बोर्डसह कॉल करतो जे आपण नुकतेच ठेवले आहे आणि ते यशस्वी होते की नाही यावर अवलंबून true किंवा false परत येईल म्हणून आपण नाव विस्तारित सोल्यूशनमध्ये हे रिटर्न व्हॅल्यू रेकॉर्ड करतो ते यशस्वी होते की नाही यावर अवलंबून आपण विस्तारित समाधान true आहे की नाही हे तपासतो की वर्तमान स्थिती शेवटपर्यंत पोहोचते आता ते खरे कधी होणार जर तो N वजा 1 आणि N वजा 1 च्या पातळीवर जाण्यात यशस्वी झाला तर true परत होईल तर जेव्हा N वजा 1 true परत देईल तेव्हा N वजा 2 true परत देईल आणि असेच मग या पातळीवर मला व्हॅल्यू देखील true मिळेल मग आपण देखील true परत देऊ शकतो तरजर एक्स्टेंड सोल्यूशन true झाले तर आपण देखील true असे म्हणतो की आतापर्यंत मी चांगला आहे दुसरीकडे जर एक्स्टेंड सोल्यूशन चुकीचे रिटर्न केले तर याचा अर्थ असा की मी row I साठी निवडलेली सद्य स्थिती पाहता हे पूर्ण सोल्यूशनमध्ये विस्तारित करण्यासाठी आणखी काहीही केले जाऊ शकत नाही ही स्थिती पूर्ववत करणे आवश्यक आहे तर आपल्याला ही चाल पूर्ववत करावी लागेल म्हणून बोर्ड अद्ययावत करण्यासाठी आपण आधी जे काही केले ते आपल्याला करावे लागेल हे अपडेट या क्षणी उलट करावे लागेल तर आपल्याला ic ला लावण्याचा परिणाम उलट करावा लागेल आणि मग जेव्हा आपण हे करू तेव्हा आपण परत जाऊ आणि पुढील c चा प्रयत्न करू आणि आता जर आपण प्रत्यक्षात सर्व c मधून धावलो आहोत आणि आपल्याला कोणत्याही वेळी true मिळाले नाही मग पायथोनकडे हे दुसरे आहे जे म्हणते की for लूप या दरम्यान बाहेर न येता संपला फॉर लूप सामान्यपणे संपुष्टात येतो याचा अर्थ आपण उपलब्ध असलेल्या प्रत्येक संभाव्य c मधून धाव घेतली आहे आणि त्यापैकी कोणत्याहीसाठी आपल्याला true मिळाले नाही याचा अर्थ असा की आपल्याकडे असलेला बोर्ड च्या row बर राणीला बसवण्याचा सध्या कोणताही मार्ग नाही तर आपल्याला मिळालेला बोर्ड चांगला नाही असे सांगून आपण false परत केले पाहिजे नंतर मागील row आता false होईल आणि पुढील स्थानाचा प्रयत्न करू हा एक पुनरावृत्तीचा उपाय आहे यात आपल्याला एक वास्तविक पायथन अंमलबजावणी दिसेल परंतु हे प्रत्यक्षात कसे अंमलात आणायचे हे शोधण्यासाठी थोडे अधिक काम करावे लागेल अंमलबजावणीतील महत्त्वाची गोष्ट जी आपण आधी पाहिली ती म्हणजे जेव्हा आपण राणी ठेवतो तेव्हा आपल्याला अपडेट करावा लागतो आणि तो पूर्ववत केल्यावर देखील आपल्याला बोर्ड अपडेट करावा लागतो आणि i c उपलब्ध आहे की नाही हे देखील तपासावे लागते तर आपल्याकडे दोन प्रतिनिधित्व होते 0 आणि एक असलेले टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आणि वन डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन जे आपल्याला प्रत्येक row साठी column चे स्थान देते जेणेकरुन बोर्डमधील राण्यांचा मागोवा ठेवता येईल परंतु चौकोन मुक्त आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी राण्यांनी चौरसांवर कसा हल्ला केला हे मोजण्यासाठी आपल्याकडे एक चांगला मार्ग असणे आवश्यक आहे एक सोपा मार्ग म्हणजे फक्त असे म्हणायचे आहे की बोर्डच्या टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन सह आपण दर्शवितो जसे की आपण चित्रित केले आहे जसे की आपण कार्य केले त्या उदाहरणामध्ये आपण या प्रकारच्या रंगीत चौकोनाला काय म्हटले आहे ते दर्शवितो की attack हा चौरस असो किंवा नसो हल्ला केला जातो म्हणून आपण म्हणतो की आक्रमण i j 1 आहे जर राणीने आक्रमण केले तर ते 0 आहे आता यात समस्या अशी आहे की दिलेल्या चौरस i j वर एकाहून अधिक राणीने आक्रमण केले जाऊ शकते म्हणून जेव्हा आपण राणीला पूर्ववत करतो तेव्हा ती साहजिकच अनेक चौकांवर हल्ला करेल परंतु त्या राणीला काढून टाकून ते सर्व चौरस मोकळे होणार नाहीत कारण काही चौरस वर इतर राण्यांनी आक्रमण केले आहे ज्या आपण आधी ठेवल्या होत्या म्हणून आम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जेव्हा आपण एक राणी काढून टाकतो ज्यावर आक्रमण केले गेले होते त्या मुक्त आहेत म्हणून चौरस चिन्हांकित करता येईल बरं हे करण्याचा एक मार्ग म्हणजे प्रत्यक्षात राण्यांना क्रमांक देणे आणि प्रत्येक चौरसावर हल्ला करणाऱ्या सर्वात जुन्या राणीची नोंद करणे म्हणून आपण म्हणतो की i j वर प्रथम राणी k द्वारे हल्ला केला असेल तर i j हा k होईल आणि attack i j उणे एक असेल तर i j मुक्त असेल म्हणून जेव्हा आपण राणी k काढून टाकतो तेव्हा आपण attack i j ला k व्हॅल्यूसह वजा 1 वर सेट करतो आणि इतर सर्व स्क्वेअर अजूनही पूर्वीच्या राण्यांनी आक्रमण केले आहेत म्हणून आपण पूर्वीच्या चित्राद्वारे हे अगदी सहजपणे स्पष्ट करू शकतो आपण आपल्या बोर्डचे प्रतिनिधित्व कसे केले आहे जेव्हा आपण निळी राणी लावली तेव्हा आपण निळ्या राणीचे सर्व चौरस निळ्या रंगाने निळे घन चौरस म्हणून चिन्हांकित केले त्यानंतर जेव्हा आपण लाल राणी ठेवतो तेव्हा आपण केवळ तेव्हाच आक्रमण करतो जेव्हा आपण लाल रंगाने चिन्हांकित करतो तेव्हा नवीन चौरस जे उदाहरणार्थ या विशिष्ट चौकोनावर हल्ला केला जातो ज्यावर लाल आणि निळा अशा दोन्ही प्रकारांनी हल्ला केला आहे त्यावर निळ्याने आधीच हल्ला केला होता म्हणून आपण ते चिन्हांकित केले नाही अशाप्रकारे प्रत्येक नवीन राणी i बरोबर आम्ही फक्त त्या चौकोनांना चिन्हांकित करतो ज्यावर राणी i ने हल्ला केला आहे येथील रंग राणी क्रमांक दर्शवतात निळे चौरस राणी क्रमांक 0 आहे लाल चौरस राणी क्रमांक एक आहे पिवळे चौरस राणी क्रमांक दोन आहे आणि असेच तर जेव्हा ते पूर्ववत करण्याचा प्रसंग येतो तेव्हा आता आपल्याला ही विशिष्ट गोष्ट पूर्ववत करायची आहे जेव्हा आपण ठेवले तेव्हा फक्त एक पांढरा चौरस होता याशिवाय इतर कोणतेही मुक्त चौरस नव्हते त्यामुळे आपण कोणताही नवीन हल्ला जोडला नाही त्यामुळे ते काढून टाकल्याने अटॅक पोझिशनशी संबंधित काहीही बदलत नाही फक्त तो विशिष्ट स्क्वेअर स्वतःच मोकळा होतो इतर कोणत्याही स्क्वेअरवर हल्ला करत नाही आता जेव्हा आपण ही केशरी राणी काढून टाकतो तेव्हा ही राणी जोडल्यानंतरच आक्रमणाखाली ठेवलेले सर्व केशरी चौकोनी तुकडे काढून टाकावे लागतील आणि ते खालच्या ओळीत या दोन असतील म्हणून जेव्हा आपण हे पूर्ववत केले तेव्हा आपल्याला ते दोन पूर्ववत झाल्याचे आढळेल त्याचप्रमाणे जेव्हा आपण जांभळा पूर्ववत करतो त्यामुळे जे आक्रमण होत आहे त्या गोष्टींची नोंद कशी ठेवायची याची ही अधिक कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजे आम्ही प्रत्यक्षात काय केले म्हणून आपण आता एक attack array ठेवणार आहोत ज्यामध्ये असे म्हटले आहे की attack i j हे k आहे जर प्रथम राणी k ने हल्ला केला असेल आणि जेव्हा आपण क्वीन k काढून टाकतो तेव्हा आपण वजा एक वर रीसेट करतो असे म्हणत की जर व्हॅल्यू k असेल तर तो चौकोन तंतोतंत मुक्त आहे आता हे काम करेल फक्त एक अडचण ती आहे की यासाठी N चौरस जागा आवश्यक आहे आम्ही पाहिले की आपण बोर्डला एका रेखीय वस्तूने N बाय N array मधून 0s आणि 1s बदलू शकतो आपण ते एका array ने बदलू शकतो ज्यामध्ये बोर्ड i बरोबर j आहे प्रश्न असा आहे की आपण attack ची जागा रेखीय array ने घेऊ शकतो का आता एक गोष्ट लक्षात ठेवा की attack स्वतःच N स्क्वेअर array attack असले तरी attack पूर्ववत करण्यासाठी आपण राणी निश्चित केल्यावर सर्व N स्क्वेअर नोंदी पाहण्याची आवश्यकता नाही पूर्ववत करा आपल्याला फक्त त्या row column आणि diagonal कडे पहावे लागेल आणि त्या row column आणि diagonal वरील त्या राणीच्या समान व्हॅल्यूसह सर्व नोंदी काढून टाकाव्या लागतील अपडेट ही समस्या नाही अपडेट रेखीय आहेत क्वीन जोडणे आणि काढून टाकणे यासाठी आपल्याला फक्त या array मधील सेलची रेषीय संख्या पाहणे आवश्यक आहे परंतु array स्वतःच quadratic आहे त्यामुळे आपण केवळ ऑर्डर N जागा वापरण्यासाठी आपले प्रतिनिधित्व सुधारू शकतो हे करण्यासाठी आपल्याला फक्त प्रॉब्लेमकडे थोडे बारकाईने पाहावे लागेल तर आता row वर किती राणी हल्ला करतात जर आपण संपूर्ण row कडे पाहिले तर लक्षात ठेवा की आपण प्रत्येक row मध्ये आणि प्रत्येक columnमध्ये एकच राणी ठेवतो तर फक्त row i वरील राणी प्रत्यक्षात row i वर हल्ला करते त्याचप्रमाणे फक्त एक राणी column j मध्ये आहे म्हणून column j मध्ये फक्त राणी आहे जी त्या column वर हल्ला करते जर आपण स्वतंत्र चौकोन पाहिला तर उदाहरणार्थ जर आपण त्याच्या मध्यभागी आहोत तर या विशिष्ट चौकोनावर 4 दिशांनी हल्ला केला जाऊ शकतो तो ज्या column मध्ये आहे त्या column मधून किंवा तो ज्या row मध्ये आहे किंवा row मध्ये हल्ला करू शकतो या मुख्य diagonal किंवा बंद diagonal वरून हल्ला केला जाऊ शकतो मुख्य diagonal वरून डावीकडून एक आहे ज्याला उत्तर पश्चिम म्हणतात आणि एक ऑफ diagonal दक्षिण पश्चिमेकडून एक आहे या चौरसावर 4 संभाव्य राण्या आक्रमण करू शकतात अशा चार दिशा आहेत ज्यात चौरस हल्ला होऊ शकतो या चौरसांऐवजी या 4 दिशांचे प्रतिनिधित्व करणे अधिक चांगले असू शकते ज्याचे प्रतिनिधित्व आता आपल्याकडे आहे असे म्हणायचे आहे की या विशिष्ट चौकोनावर राणी k ने हल्ला केला आहे परंतु राणी k कोणत्या दिशेने हल्ला करत आहे हे ते सांगू शकत नाही राणी k column किंवा row किंवा diagonal वरून आक्रमण करत आहे तर row आणि column नैसर्गिकरित्या 0 ते 7 पर्यंत क्रमांकित आहेत परंतु diagonal चे कसे आता जर आपण वायव्येकडील diagonal बघितले तर या दिशांना आपण उत्तर पश्चिम नैऋत्य ईशान्य आणि आग्नेय म्हणू या याप्रमाणे वरपासून खालपर्यंत जाणारा diagonal पाहिल्यास column वजा row मधील हा फरक त्या diagonal वरील प्रत्येक चौकोनात सारखेच असेल उदाहरणार्थ पहा हा diagonal येथून सुरू होतो येथे column क्रमांक 2 आहे आणि row 0 आहे 2 उणे 0 आहे 2 जर आपण diagonal च्या पुढील आयटमवर गेलो तर 3 वजा 1 आहे जो पुन्हा 2 आहे तर 4 वजा 2 पुन्हा 2 आहे आणि असेच पुढे तर जर आपण या सर्व चौकोनासाठी या diagonal च्या बाजूने गेलो तर c वजा r जेथे c हा column क्रमांक आहे आणि r हा row क्रमांक आहे फरक 2 आहे आणि तुम्ही तपासू शकता की या ग्रिडवरील चौरसावर इतर कोठेही हे खरे नाही आपण या विशिष्ट गोष्टीकडे दुसरे उदाहरण म्हणून पाहिल्यास आपल्याकडे शून्य वजा चार आहेत फरक उणे 4 आहे आणि त्याचप्रमाणे 3 वजा 7 देखील उणे 4 आहे त्यामुळे या विशिष्ट कर्णाच्या बाजूने प्रत्येक गोष्टीत उणे 4 फरक आहे आता जर आपण diagonal वेगळ्या दिशेने बघितले तर आपल्याला आढळते की येथे बेरीज अपरिवर्तनीय आहे उदाहरणार्थ आपल्याकडे एकतर 6 अधिक 0 किंवा 5 अधिक 1 किंवा 4 अधिक 2 आणि 2 अधिक 3 3 अधिक 3 आणि असेच आहेत तर या जांभळ्या diagonal च्या बाजूने c अधिक r सर्वत्र 6 बरोबर आहे आणि या हिरव्या diagonal च्या बाजूने आपल्याकडे 7 अधिक 5 6 अधिक 6 आणि 5 अधिक 7 आहे त्यामुळे c अधिक r बरोबर 12 आहे म्हणून आपण आता निष्कर्ष काढू शकतो की ij स्थानावरील चौकोनावर हल्ला केला जातो जर तो row i किंवा column j मधील राणीने हल्ला केला असेल किंवा जर तो diagonal च्या बाजूने असेल ज्याचा फरक j वजा i असेल किंवा जर diagonal च्या बाजूने असेल ज्याचा फरक j अधिक i असेल ज्याची बेरीज असेल j अधिक i त्यामुळे आपण आता एक प्रतिनिधित्व घेऊन येऊ शकतो जे केवळ आक्रमणाखाली असलेल्या row column आणि diagonal चा मागोवा ठेवते आणि त्यावरून आपण अनुमान काढू शकतो की चौकोन आक्रमणाखाली आहे की नाही म्हणून आम्ही म्हणतो की पंक्ती i 1 आहे जर row i आक्रमणाखाली असेल जेथे i 0 ते N उणे 1 पर्यंत समान असेल आमच्याकडे एक अॅरे असू शकतो ज्यामध्ये column i हल्ला झाला आहे आणि नंतर column i 1 वर सेट केला आहे प्रदान केलेला column i पुन्हा 0 आणि N वजा 1 दरम्यान अटॅक केला आहे आता जेव्हा आपण कर्ण पाहतो तेव्हा आपल्याकडे हे दोन प्रकारचे कर्ण आहेत उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व diagonal हा एक आहे जेथे फरक समान आहे आणि जर तुम्ही फरक पाहिल्यास जर तुम्ही मागे गेलात तर तुम्हाला येथे या diagonal मध्ये फरक दिसतो फरक 7 वजा 0 आहे आणि येथे फरक आहे 0 उणे 7 आहे वजा 7 ते अधिक N वजा एक पासून वजा N उणे 1 पर्यंत जाते दुसरीकडे जर तुम्ही दुसऱ्या मार्गाने गेलात तर या बिंदूवरील बेरीज 0 अधिक 0 0 आहे आणि येथे 7 अधिक 7 ही बेरीज 14 आहे या diagonal ची बेरीज 0 1 2 3 4 इत्यादी आहेत हे 1 हे 2 हे 3 आणि असेच पुढे तर आपल्याकडे हे उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व कर्ण उणे N उणे 1 ते N उणे 1 पर्यंत चालत आहेत हे मला क्रमांक देते हा फरक असेल तर हा फरक आहे 6 जर फरक उणे 3 असेल तर मला माहित आहे की तेथे कोणते वर्ग आहेत मला माहित आहे की कोणते वर्ग आहेत आणि व्हॅल्यूजची संभाव्य श्रेणी वजा 7 ते अधिक 7 वजा N वजा 1 ते अधिक N वजा आहे 1 आणि दुसऱ्या दिशेसाठी ते 0 ते 2 वेळा N उणे 1 आपल्या बाबतीत दोन वेळा N उणे 1 दोन गुणिले 7 आहे जे 14 आहे आपल्याकडे N वजा 1 च्या दोन पट आहे हे आपल्याला आक्रमणाखालील चौरसांचे N प्रतिनिधित्व करण्याचा क्रम देते म्हणून ij चौरस आक्रमणाखाली आहेत की नाही हे पाहायचे आहे का ते आम्ही पाहतो की ती row i एक आहे किंवा column j 1 आहे किंवा j उणे 1 आहे कर्ण 1 आहे किंवा i अधिक j कर्ण 1 आहे यापैकी कोणतेही असल्यास 1 नंतर ते आक्रमणाखाली आहे जर हे सर्व 0 असतील तर ते आक्रमणाखाली नाही तर i j विनामूल्य प्रदान केले जाते row i column j वायव्य ते दक्षिण पूर्व diagonal j वजा i आणि दक्षिण पश्चिम ते उत्तर पूर्व diagonal j अधिक i सर्व 0 च्या बरोबर आहेत जेव्हा आपण ij वर प्रथम राणी जोडतो तेव्हा आपण बोर्ड प्रतिनिधित्व अपडेट करत आपल्याला सांगण्यासाठी की आता i th row jth columnवर सेट केली आहे आणि या चौकोनाशी संबंधित योग्य row column आणि diagonal यासाठी आपल्याला त्या सर्वांचा हल्ला होण्यासाठी सेट करावा लागेल तर row i आक्रमणाखाली होते column j हा j वजा एक diagonal च्या कमी होत असलेल्या diagonal वर आणि j अधिक i th diagonalच्या वाढत्या diagonal वर सर्व एक वर सेट होतो आणि पूर्ववत करणे देखील त्याचप्रमाणे सोपे आहे आपल्याला प्रथम बोर्ड व्हॅल्यू रीसेट करावे लागेल की ith क्वीन ठेवलेली नाही तर वजा एक वैध व्हॅल्यू नाही असे आपण म्हणू शकतो कारण व्हॅल्यू 0 ते N उणे 1 आहे तर वजा 1 सूचित करतो की ith राणी या क्षणी ठेवली जात नाही आणि आपण ही row आणि हा column समान करण्यासाठी रीसेट करतो 0 कारण ही row आणि column वर या राणीनेच हल्ला केला आहे लक्षात ठेवा आपल्याकडे एकाच diagonal वर दोन राण्या असू शकत नाहीत कारण त्या एकमेकांवर हल्ला करतील तर कोणत्याही दिलेल्या बिंदूवर या row column आणि diagonal पैकी प्रत्येकावर एकाच राणीने हल्ला केला आहे आणि त्यावर राणीने i स्वल्पविराम j वर हल्ला केला पाहिजे तर केवळ i स्वल्पविराम j मधील राणीच या सर्वांवर हल्ला करू शकते कारण जर ती दुसर्या राणीने आक्रमण केली असेल तर आम्ही i स्वल्पविराम j वर राणी ठेवू शकत नाही हे free आधी हे दर्शवते की या सर्वांवर फक्त सध्याच्या राणीनेच हल्ला केला म्हणून जेव्हा आपण वर्तमान राणी काढून टाकतो तेव्हा आपण त्यांना 0 वर रीसेट केले पाहिजे पायथनसाठी एक अंमलबजावणी तपशील असा आहे की या 5 भिन्न डेटा स्ट्रक्चर्स ठेवण्याऐवजी आपल्याकडे एक बोर्ड आणि एक row आणि एक column आहे आणि आपण एकत्र नेस्टेड डिक्शनरी मध्ये ठेवतो त्यामुळे याला बोर्ड म्हणणे सोयीचे आहे आणि आपल्याकडे वरच्या बाजूला 5 सब डिक्शनरी दर्शविणाऱ्या 5 key व्हॅल्यूज असतील राणीच्या स्थितीला आपण key queen म्हणू तर बोर्ड i is j असे म्हणण्याऐवजी आपण i j आहे त्या स्थानावर queen असलेला बोर्ड म्हणू मग आपण row i is 1 किंवा minus 1 ऐवजी म्हणू की key row वरील बोर्ड हा एक आहे त्याच प्रमाणे key कॉलम बोर्डवरील बोर्ड हा उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व आणि बोर्ड दक्षिण पश्चिम ते उत्तर पूर्व येथे आहे तर आपण ते नुकतेच कन्वर्ट केले आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक फंक्शनसाठी सुमारे 5 वेगवेगळे भाग पास करण्याची गरज नाही आपल्याला फक्त एकच बोर्ड पास करावा लागेल जो एक डिक्शनरी आहे ज्यामध्ये स्वारस्य असलेल्या सर्व गोष्टी आहेत लक्षात ठेवा की अशा प्रकारे आपण आपले सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्याला राणी i मध्ये ठेवायची होती आणि उपलब्ध असलेल्या प्रत्येक column साठी आपण बोर्ड अपडेट करण्याचा प्रयत्न करू आता आपल्याकडे या गोष्टी योग्यरित्या करण्याचे आणखी चांगले मार्ग आहेत म्हणून आपण हे दाखवून दिले आहे की या डिक्शनरीचा वापर करून किंवा या 5 भिन्न प्रतिनिधित्वांचा वापर करून एक row आणि column उपलब्ध आहे की नाही हे तपासू शकतो जेव्हा राणी ठेवतो तेव्हा बोर्ड कसे अपडेट करायचे आणि राणीला पूर्ववत कसे करायचे येथे आपण ज्याची चर्चा केली त्याची प्रत्यक्ष पायथन अंमलबजावणी आहे तर आपल्याकडे हे कार्य आहे ज्याला प्लेस क्वीन म्हणतात आपण म्हटल्याप्रमाणे प्लेस क्वीन ही row i आणि बोर्ड घेते आणि प्रथम ती काय करते हे ठरवावे लागेल n ची व्हॅल्यू किती आहे तर आपण फक्त घेतो लक्षात ठेवा की बोर्ड आता एक डिक्शनरी आहे तरराणीचा बोर्ड आपल्याला त्या गोष्टीमध्ये किती row आहेत ते सांगेल जर आपण बोर्ड ऑफ क्वीनच्या keys ची लांबी घेतली तर आपल्याला n मिळेल N भोवती न फिरता पुनर्प्राप्त करण्याचा हा फक्त मार्ग आहे आता आपण 0 ते N उणे 1 पर्यंतच्या प्रत्येक संभाव्य व्हॅल्यू j साठी आहे सर्व column व्हॅल्यूसाठी आपण वर्तमान बोर्डमध्ये i j मुक्त आहे का ते तपासतो जर ते मुक्त असेल तर एक राणी जोडतो हा कोड आपल्याकडे असलेला हा स्यूडो कोड आहे जर i N उणे 1 असेल तर आपण true परत करतो अन्यथा आपण i अधिक 1 व्या row वर राणी ठेवून सोल्युशन वाढवण्याचा प्रयत्न करतो जर जर सोल्युशन वाढले तर true परत करतो अन्यथा राणी पूर्ववत करतो तर राणी पूर्ववत केल्याने ही राणी काढून टाकली जाईल आणि बोर्ड देखील अपडेट होईल आणि शेवटी जर हा लूप प्रत्येक संभाव्य column साठी सर्व मार्गाने गेला आणि true परत केले नाही तर याचा अर्थ असा होतो की आपण राणीला i th row वर ठेवू शकत नाही तर आपल्याला false परत मिळते आता आपल्याकडे मुख्य कोड असलेले मुख्य फंक्शन बोर्ड रिकाम्या डिक्शनरी म्हणून इनिशियलाइज करून सुरू होईल ते वापरकर्त्याला विचारेल की आपल्याकडे N बाय N कोणत्या प्रकारचे बोर्ड किती राण्या आहेत म्हणून लक्षात ठेवा आपण इनपुट म्हणून एक स्ट्रिंग घेतो आणि आपण त्या स्ट्रिंगला int वापरून रूपांतरित करतो आणि ती N म्हणून रेकॉर्ड करतो तर तो आपल्याला नंबर विचारतो तो int मध्ये रूपांतरित करतो आणि N म्हणून पास करतो मग आपण N क्रमांकासह बोर्ड सुरू करतो आपल्याला N ची आवश्यकता आहे कारण हे माहित असणे आवश्यक आहे की निर्देशांक 0 पासून चालतात हे लक्षात ठेवा की कसे सेट करायचे N उणे 1 किंवा N उणे N उणे 1 अधिक N डिक्शनरी सुरू करण्यासाठी N आवश्यक आहे आणि शेवटी आपण राणी ठेवण्याचा प्रयत्न करतो तर इनिशिएलायझेशन एक रिकामा बोर्ड सेट करेल जिथे काहीही आक्रमण होत नाही मग आपण या बोर्डवर 0व्या row मध्ये राणी ठेवण्याचा प्रयत्न करतो जर ते यशस्वी झाले तर आपल्याकडे एक फंक्शन आहे जे बोर्ड प्रिंट करते ही इतर फंक्शन्स कशी कार्य करतात ते पाहू प्रथम आपण बोर्ड सुरू करणारे फंक्शन पाहू बोर्ड सुरू करताना असे म्हटले आहे की यातील प्रत्येक सब डिक्शनरी राणी row column उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व दक्षिण पश्चिम किंवा ईशान्येकडील प्रत्येक keyसाठी सर्वप्रथम आपण त्या key सह डिक्शनरी तयार करतो तर हे म्हणतात रिक्त डिक्शनरी तयार करा आता राणीrow आणि column उजवीकडे यापैकी तीन गोष्टींसाठी निर्देशांक 0 ते N उणे 1 आहेत श्रेणीतील i साठी आपण फक्त राणीच्या बाबतीत उणे 1 कडे निर्देश करण्यासाठी i ही मुख्य व्हॅल्यू सेट केली आहे हे सांगते की row i मध्ये राणी ठेवली गेली नाही आणि row आणि column साठी हे आक्रमण केलेले आहेत जे म्हणतात की ते आक्रमणाखाली नसल्यास ते 0 आहेत आणि जर ते आक्रमणाखाली असतील तर एक सुरुवातीची गोष्ट म्हणजे 0 म्हणा आता त्याचप्रमाणे उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व अशी श्रेणी minus N minus 1 वरून plus N minus 1 पर्यंत जाते म्हणून रेंज फंक्शनमधून आपण वरची सीमा N म्हणून दिली आहे आपण यामध्ये प्रत्येक key 0 वर सेट करतो त्याचप्रमाणे 0 ते 2 N 2 मध्ये N minus 1 साठी आपल्याला दक्षिण पश्चिम ते उत्तर पूर्व डायगोनल 0 असे सेट करायचे आहे हे येथे एक कारण आहे की आपण डिक्शनरी वापरत आहोत कारण इतर गोष्टींसाठी आपण लिस्टचा वापर करू शकतो 0 ते N minus 1 हा नॅचरल लिस्ट इंडेक्स आहे परंतु येथे आपल्याकडे स्ट्रेंज इंडायसेस आहेत जे minus N minus 1 ते plus N minus 1 पर्यंत जातात म्हणूनच आपण दोन लेव्हल नेस्टेड डिक्शनरी वापरतो हे बोर्ड आरंभ करते प्रत्येक row साठी बोर्ड चांगल्या रीतीने प्रिंट करण्यासाठी आपण rows ची क्रमवारी लावतो म्हणून आपण बोर्ड क्वीन डॉट keys घेतो 0 1 पर्यंत N minus 1 पर्यंत काही रँडम ऑर्डर ने आपण त्यांना क्रमवारी लावतो आणि अशा प्रत्येक rowसाठी आपण त्या row साठी row आणि column नंबर प्रिंट करतो हे तेव्हा घडते जेव्हा आपल्याकडे यशस्वी सोल्यूशन असते पोझिशन फ्री केव्हा आहे ते आपण बोर्ड row एंट्री 0 आहे की नाही हे तपासतो column एंट्री 0 आहे diagonal एंट्री j वजा i 0 आहे आणि diagonal एंट्री j अधिक i 0 आहे हे आपण आधी म्हटल्याप्रमाणेच आहे आणि शेवटी जेव्हा काय होते आपण राणी जोडतो तेव्हा आपण राणी जोडतो तेव्हा ती ठेवावी लागते म्हणूनआपण row i ते j साठी राणी एंट्री सेट करतो आणि नंतर आपण संबंधित row column आणिdiagonal एक असल्याचे चिन्हांकित करतो आणि जेव्हा आपण राणी पूर्ववत करतो तेव्हा आपण राणीची नोंद उणे 1 आणि row column आणि diagonal नोंदी 0 वर सेट करतो हे सर्व आपण स्यूडो कोडमध्ये लिहिले आहे जे पायथन कोडमध्ये औपचारिक केले गेले आहे आता आपण हा कोड चालवू शकतो आणि तो कार्य करतो हे सत्यापित करू शकतो तर येथे आपल्याकडे हा कोड 8 क्वीन्स डॉट py आहे जो कोड आहे जो आपण एडिटरमध्ये पाहिला आहे आता जर मी हा कोड python 3 5 8 queens dot py म्हणून रन केला हे असे आहे की जर तुमच्याकडे पायथन प्रोग्राम असेल तर तुम्ही प्रथम तो न मागवता तो थेट चालवू शकता आणि नंतर आयात केल्यास ते आपल्याला विचारेल की आपल्याला किती राण्या हव्या आहेत उदाहरणार्थ जर आपण त्याला क्रमांक 4 दिला तर आपल्याला सोल्युशन मिळेल जे आपण आधीच्या उदाहरणात पाहिले होते की ते अगदी व्यवस्थितपणे छापलेले नाही तर जर आपण क्रमांक 8 दिला तर आपल्याला याप्रमाणे सोल्युशन मिळेल असे दिसून आले की आपण ते प्रिंट बोर्ड फंक्शन प्रत्यक्षात बदलू शकता मी तुम्हाला कोड दाखवणार नाही परंतु अधिक वापरकर्ता अनुकूल पद्धतीने प्रिंट करण्यासाठी तर माझ्याकडे आणखी एक फंक्शन आहे जे अधिक चांगले आहे जर मी हे केले तर ते मला अधिक वाचनीय स्वरूपात 4 क्वीन सोल्यूशन दाखवते तर तुम्हाला एक्झॅक्ट ऑफ डायगोनल पोझिशन्स दिसत आहेत आणि जर मी 8 राण्यांसाठी केले तर तुम्हाला एक अतिरिक्त कॉलम दिसेल त्यात काही चूक आहे पण एक अतिरिक्त कॉलम आहे पण मुळात तुम्ही पहिल्या 8 राणी सोल्युशनमध्ये राण्यांचे स्थान दर्शविणाऱ्या शेवटच्या column कडे दुर्लक्ष केल्यास ते पाहू शकता तर हे अगदी सरळ पुढे आहे एकदा आपण प्रतिनिधित्व पूर्ण केले आणि कोडची रचना तयार केली की त्याचे वास्तविक पायथन कोडमध्ये रूपांतर करणे खूप सोपे आहे शेवटची पायरी म्हणून समजा आपल्याला एक सोल्युशन नाही तर सर्व सोल्युशन बरोबर हवे आहेत म्हणून आपल्याला पूर्वीची गोष्ट नको आहे ज्या क्षणी त्यावर सोल्युशन सापडतो मग ते true परत करते आणि नंतर प्रत्येक मागील स्तर देखील true परत करते आणि अखेरीस तो बोर्ड प्रिंट करतो समजा आपण पहिल्या सोल्युशनवर थांबू इच्छित नाही परंतु ते प्रिंट करणे खरोखर सोपे आहे मग आपण काय करतो ते म्हणजे आपण सर्व संभाव्य पोझिशनमधून जात राहतो आणि जेव्हा आपण अंतिम टप्प्यावर पोहोचतो जर आपण प्रत्यक्षात एखादे सोल्युशन अंतिम टप्प्यावर पोहोचले तर आपण ते आमच्या बाबतीत रेकॉर्ड करतो अन्यथा ते प्रिंट करू शकते अन्यथा आपण ते वाढवतो आणि पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतो एकच सोल्यूशन प्रिंट करण्यापेक्षा सर्व सोल्यूशन्स प्रिंट करणं खरं तर खूप सोपं आहे कारण सोल्यूशन वाढतो की नाही हे लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त एक गोष्ट अशी आहे की ते प्रत्येक सोल्युशन मधून अगदी शेवटपर्यंत चालणार नाही आणि नंतर ठरवा की ते कार्य करत नाही असे नाही की आपण सर्व शक्य राणी पदे ठेवत आहोत आणि नंतर ते वापरून पाहत आहोत आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रयत्न करतो कारण एकदा आपण म्हणे 5 व्या स्थानावर अडकलो की ती वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही ती परत येईल आणि असेच पण हा फक्त एक सोपा लूप आहे जो फक्त सर्व सोल्युशन प्रिंट करतो तर हा कोड आहे तो अगदी सारखाच कोड आहे अन्यथा फक्त एकच गोष्ट आहे प्लेस क्वीन फंक्शन आता खूप सोपे आहे आपण फक्त प्रत्येक j साठी प्रयत्न करतो आणि 1 ते 0 ते N वजा 1 पर्यंत जर ते फ्री असेल तर आपण राणी जोडू जर आपण शेवटच्या रांगेत पोहोचलो तर आपण बोर्ड प्रिंट करतो आपण सोल्यूशन वाढवतो आणि नंतर आपण राणी पूर्ववत करतो आणि पुढचा प्रयत्न करतो प्रत्येक j साठी आपण प्रथम राणी जोडणार आहोत जर ती ठेवू शकली तर सोल्यूशन वाढवेल आणि शेवटी आपण ते पूर्ववत करू आणि पुढील j वापरून पाहणार आहोत आपण शक्य तितक्या आंधळेपणाने प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही यशस्वी झालो नाही अशी तक्रार करून कधीच बाहेर पडणार नाही बाकीचे बरेचसे सारखेच आहे प्रिंट बोर्ड थोडा बदलला आहे आणि प्रिंट बोर्डमध्ये थोडासा बदल केला आहे की आपण ते बदलले आहे जेणेकरुन ते संपूर्ण गोष्ट एकाच ओळीवर प्रिंट करेल म्हणून आपण ही गोष्ट जोडली आहे जी म्हणते की end equal to space म्हणून पोझिशन्स एका ओळीत न ठेवता एका ओळीत प्रिंट करतो जेणेकरून आपण ते सर्व पाहू शकतो आता जर आपण आता फंक्शन बघितले आणि ते 4 राण्यांसाठी प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर ते दोन सोल्यूशन्स प्रिंट करते हे मूलत एकाच गोष्टीचे दोन फिरवलेले सोल्युशन्स आहेत जर आपण हे 8 राण्यांसाठी केले तर ते प्रत्यक्षात मोठ्या संख्येने सोल्यूशन्स तयार करेल असे दिसून येते की प्रत्यक्षात 92 सोल्यूशन्स आहेत परंतु या 92 सोल्यूशन्स देखील जर तुम्ही रोटेशन आणि रिफ्लेक्शन्स पाहिल्या तर ते खूपच कमी आहेत परंतु जर तुम्ही फक्त स्क्वेअरची स्थिती पाहा जसे की ते तुम्हाला दिले जाते तेथे 92 भिन्न निराकरणे आहेत जी ते छापतात हे 8 राण्यांच्या समस्येच्या संदर्भात मागे हटण्याची आपली चर्चा समाप्त करते